सॉफ्टवेअर टेस्टिंग या अभ्यासक्रमांमध्ये आपले स्वागत आहे अर्ध्या तासाच्या एकूण 20 व्याख्यानांमध्ये आपण प्रोग्राम टेस्टिंग च्या काही मूलभूत मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आम्ही अशी अपेक्षा करतो की लेक्चर पाहणाऱ्यांनी यापूर्वी काही कंप्यूटर प्रोग्राम लिहिलेले असावेत किंवा त्यांना कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये अनुभव असेल जो त्यांना ही व्याख्याने समजून घेण्यास मदत करेल चला मग सुरुवात करूया जेव्हा कोणी प्रोग्राम लिहितो तेव्हा त्यामध्ये भरपूर एररस असू शकतात प्रामुख्याने नवीन प्रोग्रामर संदर्भात तसेच व्यावसायिक प्रोग्रामर सुद्धा चुका करतात जेव्हा एखाद्या कोड मध्ये एररस असतात तेव्हा तो टेस्टिंगच्या वेळी अपयशी ठरू शकतो उदाहरणार्थ एखाद्या वेळेस प्रोग्राम बंद पडणे स्तब्ध राहणे प्रोग्राम क्रॅश किंवा चुकीचा निकाल देणे अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील चला मग आपण संज्ञा समजून घेऊयात फॉल्ट डिफेक्टबग्स या समानार्थी संज्ञा आहेत जेव्हा एखाद्या प्रोग्राम मध्ये फॉल्ट म्हणजेच दोष असतात तेव्हा तो प्रोग्राम टेस्टिंगच्या वेळेस अपयशी ठरू शकतो परंतु कधीकधी प्रोग्राम मध्ये डिफेक्ट असून सुद्धा प्रोग्राम टेस्टिंगच्या वेळेस अपयशी ठरत नाही का बरे असे यासाठी अनेक कारणे असू शकतात जसे की टेस्ट केस बग्स उघडकीस आणण्यात असमर्थ ठरली असेल किंवा बग्स अधुनमधून प्रोग्राम फेलियर करत असेल थोडक्यात सांगायचे झाले तर जेव्हा प्रोग्राम मध्ये बग्स असतात तेव्हा फेल होण्याची शक्यता आहे चला मग आता एररस फॉल्टस आणि फेलियर या संज्ञा पूर्णपणे आत्मसात करून घेऊयात जेव्हा एखादा प्रोग्राम लिहिला जातो मग तो प्रोग्राम लिहिणारीरा एक नवीन प्रोग्रामर असो किंवा एखादा अनुभवी त्या प्रोग्राम मध्ये चुका असू शकतात कारण प्रोग्राम लिहिणे ही एक हस्तलिखित कृती आहे जी स्वाभाविकपणे त्रुटी प्रवण आहे आयईईई मानक ने 1993 साली जारी केलेल्या लेख 1044 मध्ये एररस फॉल्टस बग्स यांना समान संज्ञा समजले होते परंतु एररस बग्स डिफेक्ट फॉल्टस ही वेगवेगळी नावे एकच संकल्पना स्पष्ट करत होती त्यामुळे 2010 मध्ये या लेखाची सुधारणा करण्यात आली आणि सुधारितआवृत्ती नुसार एरर आणि मिस्टेक या समानार्थी संज्ञा आहेत तर फॉल्टस डिफेक्ट आणि बग्स या समानार्थी संज्ञा आहेत एरर फॉल्टस वेगवेगळा अर्थ स्पष्ट करतात एखादे सॉफ्टवेअर विकसित करत असताना प्रोग्रामर पहिल्यांदा त्याचे स्पेसिफिकेशन जाणून घेतो मग त्याचे डिझाईन बनवतो आणि त्यानंतर कोड करतो या सर्व क्रियांमध्ये तो एरर करू शकतो स्लाईडमध्ये हिरवे रेक्टांगल्स एरर संबोध करतात परंतु प्रत्येक एरर हा फॉल्ट डिफेक्ट बग्स असू शकत नाही प्रोग्राम मधील प्रोग्रामर कडून होणारी प्रत्येक एरर फॉल्ट असू शकत नाही प्रोग्रामर ला j 2 असताना ij लिहायचे होते परंतु चुकून i2 लिहिले गेले या कृतीमुळे कोणताही बग् निर्माण झाला नाही आणि प्रोग्राम व्यवस्थित काम करेल कधीकधी प्रोग्रामर कडून जरी एखादी मिस्टेक झाली तरी प्रोग्राम निर्दोष चालू शकतो सर्वच फॉल्ट प्रोग्राम फेलियर घडवत नाहीत काही फॉल्ट असे असू शकतात जे टेस्ट केस ने कधीच एक्झिक्युट केलेले नसतील किंवा क्वचितच एक्झिक्युट केले असतील काही वेळेस असेही होऊ शकते की प्रोग्राम मध्ये फॉल्ट असून देखील फेलियर येत नाही कारण येणारा निकाल हा चालू शकणारा असतो चला आता आपण प्रोग्रामर कोणकोणत्या प्रकारच्या चुका करतो ते पाहूया प्रदीर्घ अनुभवी प्रोग्रामर सुद्धा चुका करतात एका संशोधनाद्वारे असे आढळून आले की नवख्या तसेच अनुभवी प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या दर 1000 ओळींमागे 50 बग्स होत्या ही एक लक्षणीय संख्या आहे आणि त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात फेलियर येऊ शकते तरीपण यूजर्स हे बग्स किंवा फेलियर अनुभवू शकत नाहीत कारण सॉफ्टवेअर रिलीज पूर्वी सॉफ्टवेअर ची टेस्टिंग होते कंपन्या सॉफ्टवेअर रिलीज करण्यापूर्वी सॉफ्टवेअरचे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करतात परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात टेस्टिंग नंतर सुद्धा दर 1000 ओळींनंतर एक तर बग् राहते या बग्सचे मूळ उगमस्थान काय आहे सरासरी आकडेवारीच्या एकूण 60 टक्के बग्स स्पेसिफिकेशन आणि डिझाईन मधून उदयास येतात तसेच 40 टक्के बग्ससाठी कोड कारणीभूत ठरतो जसे आम्ही म्हणत होतो की एक फॉल्टी प्रोग्राम जो पुन्हा पुन्हा फेल होतो तो ग्राहकांकडून स्वीकारला जात नाही आणि कोणतीही कंपनी बग्स असलेले सॉफ्टवेअर कधीच रिलीज करणार नाही त्यामुळेच त्यांना सॉफ्टवेअर रिलीजपूर्वी बग्स कमी कराव्या लागतात या बग्स कश्या कमी केल्या जातात बग्स कमी करण्याच्या कोणकोणत्या टेक्निक्स आहेत कंपनी प्रामुख्याने 4 प्राथमिक टेक्निकचा वापर करतात पहिली आहे रिव्यू रिव्यू मीटिंगमध्ये प्रोग्राम कोड स्पेसिफिकेशन आणि डिझाईन मधील फॉल्ट आढळून येतात त्यानंतर टेस्टिंग फॉर्मल स्पेसिफिकेशन आणि व्हेरिफिकेशन योग्य डेवलपमेंट पद्धतींचा वापर अशी बग्स कमी करण्याची महत्त्वपूर्ण टेक्निक्स आहेत प्रोग्राम टेस्टिंग कसे करावे हे समजून घेण्यापूर्वी आपण पूर्णपणे प्रोग्राम टेस्टिंग न करण्याचे काय विपरीत परिणाम असू शकतात हे समजून घेऊया अशा अनेक घटनांची साहित्यामध्ये नोंद आहे जेथे प्रोग्राम टेस्टिंग व्यवस्थित न केल्यामुळे त्रासदायक घटनांना सामोरे जावे लागले एक नोंद घेण्यासारखे उदाहरण म्हणजे अरिणे 5 रॉकेट या रॉकेटने 2000 साली उड्डाण केले परंतु उड्डाणानंतर अवघ्या 37 सेकंड मध्ये कोसळले म्हणजेच मिशन फेल झाले काय कारण असेल कारण होते की त्या कोडमध्ये टेस्टिंग न केलेल्या बग्स होत्या बग् कशा पद्धतीने निर्माण झाली याची जर तुम्ही तपशीलवार माहिती घेतली तर असे समजते की पूर्वीचा कोड जो कमी ताकतीच्या प्रोसेसर वर व्यवस्थित काम करत होता तो नवीन 64 बिट प्रोसेसर मशीन वर तसाच पुन्हा वापरल्यामुळे ओव्हरफ्लो होऊन बिघाड झाला उड्डाणापूर्वी हा बग् कधीच आढळला नव्हता व त्याची कधीच टेस्टिंग केली नव्हती आणि एक्सेप्शन हँडलर सुद्धा कार्यान्वित नव्हता या एका बग्स ची किंमत एक बिलियन डॉलर पेक्षा अधिक आहे कोणत्याही सॉफ्टवेअरचे पुरेसे टेस्टिंग गरजेचे आहे परंतु पहिल्यांदा आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग करायचे कसे याचे उत्तर शोधायला आहे चला तर मग एखाद्या व्यक्तीला ज्याने प्रोग्राम लिहिलेला आहे त्याला विचारू या तो टेस्टिंग कसे करेल साध्या स्तरावर तो उत्तर देईल की पहिल्यांदा मी काही व्हॅल्यूज इनपुट करेन आणि त्यांच्या परिणामांचे निरीक्षण करीन आणि मग ते परिणाम बरोबर आहेत का नाहीत याची नोंद घेईन आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या व्हॅल्यूज इनपुट करून घेईन हा टेस्टिंगचा एक साधा प्रकार आहे ज्यामध्ये प्रोग्रामर काही संख्या किंवा डेटा इनपुट करतो आणि आउटपुट ची अपेक्षित परिणामांशी तुलना करतो जर आउटपुट अपेक्षित परिणामांशी विसंगत असेल तर प्रोग्राम फेल झालेला आहे आणि जर प्रोग्राम फेल झाला तर तो एक टेस्ट रिपोर्ट बनवतो या टेस्ट रिपोर्ट मध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये प्रोग्राम फेल झाला इनपुट व्हॅल्यूज काय होत्या आणि कोणता परिणाम निरीक्षणास आला याची नोंद घेतली जाते अशा सर्व बग्सचे टेस्ट रिपोर्ट डेवलपमेंट टीम कडे डिबगिंग म्हणजेच एररचे ठिकाण शोधण्यासाठी आणि त्यानंतर कोड स्पेसिफिकेशन किंवा डिझाईन सुधारण्यासाठी पाठवले जातात चला तर मग कोणी एखादा सखोल तपशीलवार टेस्टिंग कसे करू शकतो हे जाणून घेण्यापूर्वी टेस्टिंग बद्दल काही तथ्थे जाणून घेऊयात सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या एकूण प्रक्रियेमध्ये टेस्टिंग या घटकासाठी सर्वात जास्त मेहनत लागते सर्व कंपन्या एकूण मेहनतीच्या 50 टक्के मेहनत टेस्टिंग वर तर 50 टक्के मेहनत स्पेसिफिकेशन डिझाईन कोडींग वर करतात यावरून आपण एक गोष्ट म्हणू शकतो की कंपनी टेस्टिंग वर डिझायनिंग कोडींग स्पेसिफिकेशन च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मेहनत घेते त्यामुळेच कंपनीला मोठ्या संख्येत टेस्टर ची गरज भासते आणि हे खरे देखील आहे कोणत्याही कंपनीत चालत जा आणि व्यक्तीशी बोला आणि त्यांना विचारा तुम्ही काय करतात पन्नास टक्क्यांहून अधिक लोक म्हणतील की मी प्रोग्राम टेस्टिंग करत आहे याचा अर्थ असा की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट च्या एकूण भूमिकेपैकी "सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्टिंग" या भूमिकेसाठी भरपूर संधी आहेत कारण टेस्टिंगसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते पण एक परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया कंपनी एकूण वेळेच्या 50 टक्के वेळ सॉफ्टवेअर टेस्टिंग करण्यात घालवतात पण टेस्टिंग करत असताना घाई गडबड करून वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट च्या एकूण वेळेपैकी फक्त 10 टक्के वेळ टेस्टिंग साठी दिला जातो जेथे एकूण मेहनतीच्या 50 मेहनत घ्यावी लागते तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट च्या एकूण वेळेपैकी 90 टक्के वेळ स्पेसिफिकेशन डिझाईन कोडींग यासाठी व्यतित केला जातो जिथे फक्त 50 टक्के मेहनत लागते फक्त 10 टक्के वेळेत टेस्टिंग साठी 50 टक्के मेहनत घेतली जाते हे कसे काय शक्य आहे हा अंदाज बांधणे कठीण नाही की टेस्टिंग मध्ये जास्तीत जास्त समांतरता असते आणि त्यामुळेच कंपनी मोठ्या संख्येने टेस्टर्सना कामावर नियुक्त करतात जे पॅरलल टेस्टिंग पार पडतात काँकररेन्ट टेस्टिंगमध्ये सहसा सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या भागांची तपासणी तसेच वेगवेगळ्या भागांचे इंटिग्रेशन म्हणजेच एकत्रीकरण या गोष्टी हाती घेतल्या जातात सिस्टिम टेस्टिंग मध्ये मोठ्या संख्येने टेस्टर्स सॉफ्टवेअरचे वेगवेगळे पैलू तपासतात तर स्पेसिफिकेशन डिझाईन इत्यादीसाठी समांतर काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रतिबंधित असते आणि खूप सार्या सिक़वेन्शियल ऍक्टिव्हिटीज तेथे असतात चला तर मग आत्ता टेस्टिंग बद्दल काही इतर फॅक्टस जाणून घेऊयात मागील काही वर्षांपासून टेस्टिंग अधिकाधिक किचकट व आधुनिक होत चालले आहे कारण प्रोग्राम मुळात मोठे व किचकट होत आहेत नवीन प्रोग्रामिंग पाराडीम अस्तित्वात आलेले आहेत उदाहरणार्थ वेब आधारित सॉफ्टवेअर एम्बेडेड सॉफ्टवेअर मोबाईल फोन वर चालणारी सॉफ्टवेअर इत्यादी वेगवेगळी टूल्स सुद्धा अस्तित्वात आली आहेत त्यामुळे टेस्टरला या टूल्सची माहिती असणे आवश्यक आहे आणि इतकेच नव्हे तर नवीन टेस्टिंग टेक्निक्स उदयास आली आहेत सुरुवातीच्या काळी जवळपास पन्नास साठ वर्षांपूर्वी जेव्हा प्रोग्रामर टेस्टिंग करायचा तेव्हा तो फक्त काही रँडम व्हॅल्यूज इनपुट करून घ्यायचा आणि टेस्ट करायचा याला मंकी टेस्टिंग म्हणले जायचे पण पन्नास साठ वर्षानंतर आणि प्रामुख्याने मागच्या दहा वर्षात बरीच प्रगती झाली आहे आणि टेस्टिंग हे एक अत्याधुनिक व कसबी स्कील झाले आहे चला मग त्याकडे जरा पाहू या जसे की मी म्हणत होतो पूर्वी टेस्टिंग म्हणजे फक्त प्रोग्राम मध्ये काही व्हॅल्यूज इनपुट करून घेणे आणि प्रोग्राम क्रॅश होतो का नाही किंवा प्रोग्राम मधून काही चुकीचे रिझल्ट मिळतात का नाही ते पाहणे इतकेच मर्यादित होते आणि हेच कारण होते ज्यामुळे टेस्टिंग ला कमी कुशलतेचे काम मानले जायचे आणि त्यावर भरपूर बौद्धिक सामग्री नव्हती कारण फक्त रॅण्डम व्हॅल्यू इनपुट करून घ्यायच्या असत पूर्वी हे स्कील बौद्धिकदृष्ट्या कमी कुशलतेचे मानले जायचे परंतु आता ती समज पूर्णपणे बदलले आहे आता कोणत्याही कंपनीमध्ये टेस्टिंग ला आव्हानात्मक काम समजले जाते काळाच्या ओघात टेस्टिंगने सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रणाली मध्ये केंद्रस्थान मिळवले आहे आणि सॉफ्टवेअर मंकी टेस्टिंग या टेस्टिंग पद्धतीने पडताळले जात नाही मंकी टेस्टिंग मध्ये काही रँडम व्हॅल्यूज इनपुट केल्या जायच्या आणि सॉफ्टवेअर बरोबर काम करते का नाही याची टेस्टिंग केली जायची आत्ता टेस्टर्सना वेगवेगळ्या टेस्टिंग टेक्निक्स चे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे आणि अशी वेगवेगळे टेस्टिंग टेक्निक्स मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काही व्याख्यानांमध्ये आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत टेस्टिंग साठी ऑटोमेटेड टूल्स सुद्धा उपलब्ध झालेली आहेत आणि टेस्टर्स ने त्यामध्ये प्रवीणता मिळवायलाच हवी आत्ता आपण " सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या एकूण प्रणालीमध्ये टेस्टिंग केव्हा केले जाते " या प्रश्नाचे उत्तर शोधूया जर आपण वॉटर फॉल मॉडेल विचारात घेतले तर टेस्टिंग विशेषत डेवलपमेंट सायकल च्या शेवटी केले जाते कोडींग टप्प्याच्या वेळी युनिट टेस्टिंग आणि त्यानंतर टेस्टिंग टप्प्याच्या वेळी इंटिग्रेशन आणि सिस्टिम टेस्टिंग केले जाते वॉटर फॉल मॉडेल नुसार उर्वरित वेळेत टेस्टर्सं काय करतात वॉटर फॉल मॉडेलच्या अंतिम टप्प्याला टेस्टर्सं ची गरज भासते आणि आम्ही म्हणालो की टेस्टर्सं ची संख्या मोठी असते त्यामुळे वॉटरफॉल मॉडेल मध्ये डेव्हलपमेंट सायकल च्या प्रारंभिक अवस्थेत ते काय करतात युनिफाईड प्रोसेस किंवा अजाईल मेथड या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेथोडोलॉजि मध्ये टेस्टिंग डेव्हलपमेंट सायकल मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत असते इतकेच नव्हे तर जुन्या व्ही मॉडेल या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पध्दतीत सुद्धा टेस्टिंग संपूर्ण लाइफ सायकल मध्ये केले जायचे टेस्टर्स लाईफसायकल मॉडेल ने निश्चित केलेल्या काही ना काही गोष्टी करण्यात व्यस्त असतात याकडे जरा पहा यूनिफाईड प्रोसेस च्या वेगवेगळ्या टप्प्यात किती मेहनत लागते हे दर्शविले आहे युनिफाईड प्रोसेस मध्ये एकूण चार टप्पे आहेत इन्सेप्शन एलाबोरेशन कन्स्ट्रक्शन ट्रान्झिशन आणि येथे टेस्टिंग साठी सर्व माध्यमातून मेहनत आहे टेस्टर काय करतात ते लाइफ सायकल मध्ये सर्वत्र युनिट टेस्टिंग इंटिग्रेशन टेस्टिंग युजएबिलिटी टेस्टिंग आणि यूजर एक्सेप्टेंस टेस्टिंग चे नियोजन करतात आणि टेस्टिंग करतात ईटरेटिव्ह डेवलपमेंट ही डेव्हलपमेंट प्रोसेस आता भरपूर लोकप्रिय आहे खरे पाहता कोणतीही ईटरेटिव्ह डेवलपमेंट ही एक लहान वॉटर फॉल मॉडेल असते ज्याच्या प्रत्येक ईटरेशन मध्ये स्पेसिफिकेशन डिझाईन कोडींग टेस्टिंग यांची पुनरावृत्ती केली जाते कोणत्याही ईटरेटिव्ह डेव्हलपमेंट मेथोडोलॉजि मध्ये टेस्टिंग लाइफ सायकल च्या संपूर्ण भागात तर वॉटर फॉल मॉडेल आणि त्याच्याशी निगडीत डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये ते शेवटी उपस्थित असते एकदा प्रोग्रामची टेस्टिंग झाली बग्स शोधले गेले कि त्यानंतर तुम्ही जसे आणखी इनपुट देता प्रोग्रामचा अधिकाधिक वापर करता भरपूर टेस्ट केसेस द्वारे टेस्टिंग करता तेव्हा नवीन बग्स उघडकीस येतात आणि मग हळूहळू बग्सची संख्या कमी होत जाते मग हे तुम्हाला कसे कळते की टेस्टिंग केव्हा थांबवायचे आहे एक उत्तर आहे की जर बग्सची संख्या कमी होत असेल व टेस्टिंगच्या संपूर्ण एक दोन दिवसात एकही बग् आढळली नाही तर आपण टेस्टिंग थांबवू शकतो परंतु हे संपूर्णतः कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे यावर अवलंबून राहते टेस्टिंग किती वेळ करायचे हे जाणून घेण्याचे अजून दुसरे कोणते मार्ग आहेत आपण याशिवाय अजून एक गोष्ट करू शकतो की प्रोग्राम मॅनेजर किंवा लीडर टेस्टरला माहीत नसलेली एक बग् प्रोग्राम मध्ये टाकतो आणि त्यानंतर टेस्टर सॉफ्टवेअरची टेस्टिंग करतो काही फेलियर आले तर त्याचा रिपोर्ट बनवतो आणि त्यानंतर डेव्हलपर त्याचे डिबगिंग करतो नंतर प्रोग्राम मॅनेजर सर्व बग्स आढळल्या आहेत का नाहीत हे तपासतो त्या सर्व बग्स ज्या त्याने टाकल्या होत्या किंवा त्यातील बऱ्याचशा जर आढळल्या असतील तर त्याला कळते की प्रोग्राम मध्ये असू शकणाऱ्या दुसऱ्या बग्ससुद्धा आढळल्या असतील आणि ही टेस्टिंग बंद करण्याची वेळ आहे प्रोग्राम मध्ये मुद्दाम बग्स वाढविणे आणि त्यापैकी किती बग्स उघडकीस येतात हा मूल्यांक सॉफ्टवेअर कोणत्या व्याप्तीपर्यंत टेस्टिंग केलेले आहे हे स्पष्ट करते चला तर मग आता एक नवीन संकल्पना शिकूया ही एक वारंवार वापरली जाणारी संकल्पना आहे व्हेरिफिकेशन वर्सेस व्हॅलिडेशन व्हेरिफिकेशन ही शब्द प्रणाली लाईफ सायकल च्या एका स्टेज मधील वर्क प्रॉडक्ट पुढच्या स्टेज मधील वर्क प्रॉडक्टशी अनुरूप आहे का नाही हे पडताळणीसाठी वापरली जाते आपण एखाद्या स्थितीचा आउटपुट अर्थात वर्क प्रॉडक्ट त्याच्या अगोदरच्या स्थितीमधील वर्क प्रॉडक्ट शी अनुरूप आहे का नाही याची येथे पडताळणी घेतो कोणीही याची कशी पडताळणी घेऊ शकेल व्हेरिफिकेशन म्हणजे एखादे वर्क प्रॉडक्ट त्याच्या पूर्वीच्या स्थिती मधील वर्क प्रॉडक्टशी अनुरूप आहे का नाही याची केलेली पडताळणी होई रिव्यू सिम्युलेशन इत्यादी व्हेरिफिकेशन टेक्निक्स आहेत व्हेरिफिकेशन च्या अगदी उलट प्रक्रिया म्हणजे व्हॅलिडेशन होय ज्यामध्ये पूर्णतः काम करणारे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट डॉक्युमेंट शी अनुरूप आहे का नाही याची पडताळणी केली जाते आपण म्हणू शकतो की व्हेरिफिकेशन हा टप्पा एरर प्रतिबंधित करण्याशी निगडीत आहे म्हणजेच डेव्हलपमेंट सायकल मध्ये जशा जशा एरर आढळल्या जातात तशा त्या दूर केल्या जातात तर व्हॅलिडेशन हा टप्पा उत्पादन एरर विरहित आहे याची निश्चितता स्पष्ट करण्यासंदर्भात निगडित आहे अन्य शब्दात सांगायचे झाले तर व्हेरिफिकेशन आपण जे उत्पादन बनवत आहोत ते बरोबर आहे का याची खात्री करण्याशी संबंधित आहे तर व्हॅलिडेशन जे उत्पादन आपण बनविलेले आहे ते बरोबर आहे का याची शहानिशा करण्याशी संबंधित आहे व्हॅलिडेशन उत्पादन योग्य आहे ना याची पडताळणी करते तर व्हेरिफिकेशन आपण योग्य पद्धतीने प्रक्रिया किंवा उत्पादन विकसित करत आहोत का नाही त्याची खात्री करते हि काही व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन तंत्रे आहेत आपण रिव्यू सिम्युलेशन युनिट टेस्टिंग इंटिग्रेशन टेस्टिंग आणि सिस्टिम टेस्टिंग अशा वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करतो हे तुम्हाला अचंबित करणारे वाटेल की आपण युनिट टेस्टिंग आणि इंटिग्रेशन टेस्टिंग यांना व्हेरिफिकेशन टेक्निक्स मध्ये लिहिलेले आहे बरोबर ही व्हेरिफिकेशन टेक्निक्स आहेत कारण युनिट टेस्टिंग चा उपयोग एखादे युनिट त्याच्या डिझाईनशी अनुरूप आहे का नाही याची खात्री करण्यासाठी वापरले जाते आणि इंटिग्रेशन टेस्टिंग साठी सुद्धा हेच लागू पडते युनिट एखादे फंक्शन किंवा एक मॉड्यूल असू शकते सिस्टिम टेस्टिंग हे एक व्हॅलिडेशन तंत्र आहे आपण आता इथे थांबू या आणि पुढच्या व्याख्यानांमध्ये या मुद्द्यापासून सुरुवात करुया